रेडिएशन फ्रॉम एन एक्ससेलरेटिंग चार्ज II आत्तापर्यंत आपण असे स्थापित केले आहे की जेव्हा एक चार्ज एक्ससलरेट होतो ते रिजन किंवा त्याच्या एक्ससलरेशन शी संबंधित स्पीड c ने प्रोपॅगेट होतो आणि त्याला एक इलेक्ट्रिक फिल्ड असते त्याचा अर्थ त्याला ट्याणजेशिअल कॉम्पोनन्ट असतो सर्व कॉम्पोनन्ट हे त्या रिजनच्या डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ला परपेंडीकुलर असतात या लेक्चर मध्ये आपण असे दाखवणार आहोत की हे फिल्ड खरोखरच 1 छेद r वर अवलंबून आहे आणि ते पावर प्रवाहित करते त्याचा अर्थ 1 छेद r चा वर्ग हे खरोखरच रेडिएशन फिल्ड आहे तर मग आता एक व्यवस्थित चित्र बनवूया एकच लाईन ऑफ फोर्स वरती लक्ष केंद्रित करून तर येथे हे माझे आतील सर्कल आहे हे माझे बाहेरील सर्कल आहे आणि हा माझा चार्ज आहे नंतर आणि हा माझा सुरुवातीचा चार्ज आहे ही सुरुवातीची फिल्ड लाईन आहे ही नंतरची फिल्ड लाईन आहे आणि मी त्यांना जोडतो आणि हा चार्ज अशा पद्धतीने मूव्ह होत आहे चार्ज q आणि याने एक रेडियल कंपोनंन्ट तयार केला आहे आणि नक्कीच कंपोनंन्ट जो की हा टँजेन्शिअल आणि हा रेडियल कंपोनंन्ट इथे हा E प्लस टँजेन्शिअल म्हणला जातो आणि दुसरे बल E रेडियल मला असे करू द्या की या अँगल ला जेथे मी फिल्ड ऑबजर्व करत आहे आणि एक्ससलरेशन ची दिशा ही थिटा असू द्या तर आता असे बघुयात आता माझ्याजवळ E टँजेन्शिअल किंवा E रेडियल छेद E टँजेन्शिअल हे बरोबर आहे अल्फा च्या टँजेन्ट सोबत जिथे अल्फा हा अँगल आहे E रेडियल छेद E टँजेन्शिअल हा अल्फा चा टँजेन्ट आहे हा अल्फा चा टँजेन्ट हा सारखाच आहे कारण की c टाऊ हे अंतर छेद हे जे अंतर येथे आहे जे की मी लाल मी दाखवत आहे त्याच्या लगेच बाजूला जे की हे सारखेच अंतर आहे त्याला आपण a d असे म्हणूयात c टाऊ छेद d आता मी d हे मोजमाप करतो मला हे चित्र बॉटम कडे घेऊन जाऊन आणि दाखवू द्या की हे d आहे हा अँगल थिटा आहे हे अंतर dt जे खालील अंतर आहे जर हे थिटा असेल तर हे सुद्धा थिटा आहे तर माझ्याजवळ असे आहे की d छेद vt हे साईन थिटा च्या समान आहे जे निर्देशित करते की d हे vt साईन थिटा एवढे आहे हे येथे बदली करून मला असे मिळते की E रेडियल छेद E टँजेन्शिअल हे बरोबर आहे c टाऊ छेद vt हे साईन थिटा च्या जे मला असे येते की E टँजेन्शिअल हे समान आहे E रेडियल vt हे साईन थिटा छेद c टाऊ आपल्याला काम करण्याला एक सूत्र मिळाले आहे ज्याच्यासोबत आपण आता काम करूया ErEttan cτd dvtsin θ dvtsin ErEtcτvtsin EtErvtsin cτ तर आता आपल्याला E टँजेन्शिअल हे E r v t साईन थिटा छेद c टाऊ असे मिळाले आहे पुन्हा या चित्रामध्ये येथे एक आतील सर्कल बाहेरील सर्कल फिल्ड लाईन हे सर्व असेच असणार आहे हे इथे E टँजेन्शिअल आहे हे E रेडियल आहे आता v छेद टाऊ हे एक्ससलरेशन आहे आणि म्हणूनच मी हे सूत्र E r एक्ससलरेशन गुणिले t साईन थिटा छेद c असे लिहू शकतो गॉस प्रमाणे माझ्याजवळ आहे E r गुणिले 4 पाय r चा वर्ग r दुसरे काही नसून c टाऊ c चा वर्ग म्हणून मी हे कट करू शकतो आणि असे लिहू शकतो की c चा वर्ग t चा वर्ग टोटल चार्ज q छेद एप्सिलॉन च्या बरोबर आहे आणि म्हणून E रेडियल हे q छेद 4 पाय एप्सिलॉन 0 c चा वर्ग t चा वर्ग आणि हे मला लगेचच असे येते की E टँजेन्शिअल हे समान आहे q a t साईन थिटा 4 पाय एप्सिलॉन 0 c चा वर्ग t चा वर्ग गुणिले c पुन्हा मी येथे असलेल्या t पैकी एक कॅन्सल करणार आहे आणि ct ला r असे लिहिणार आहे पुन्हा कारण की r हे एवढे अंतर आहे की जिथपर्यंत हा इलेक्ट्रिक फिल्ड चा टँजेन्शिअल कंपोनंन्ट मूव्ह झाला आहे आणि मी याला असे लिहू शकतो की q a साईन थिटा छेद 4 पाय एप्सिलॉन 0 c चा वर्ग r नोंद करा की आपण याच्या साठी प्रयत्न करत होतो ते मिळवले आहे आपण टँजेन्शिअल इलेक्ट्रिक फील्ड हे 1 छेद r च्या प्रमाणात असते किती अंतरापर्यंत टँजेन्शिअल कंपोनंन्ट मूव्ह झाला आहे आणि इतर कॉन्स्टंट मिळवले आहे EtErvtsin cτEratsin c Er×42r2c2t2q0 Erq420c2t2 Etqa sin θ420c2r या केसमध्ये आपल्याला काय मिळाले आहे की टँजेन्शिअल हे q a साईन थिटा छेद 4 पाय एप्सिलॉन 0 c चा घन r जर मी आता या चार्ज कडे बघितले ज्याला या दिशेमध्ये एक्सलरेशन दिले गेले होते एक टँजेन्शिअल फील्ड तयार करते जे येथे 0 आहे साईन थिटा येथे मॅक्सिमम आहे येथे जेव्हा पाय छेद 2 ते इथे खूप जास्त आहे एक्सलरेशन दिशेच्या विरुद्ध येथे कमी आहे इथे अजून कमी आहे तिथे अजून कमी आहे आणि येथे शून्य होते जेव्हा थिटा शून्य आहे दुसऱ्या पद्धतीने दुसऱ्या बाजूला खूप जास्त आहे आणि पुन्हा खूप कमी होते पुन्हा शून्य होते आता पॉइंटिंग वेक्टर बद्दल कसे आहे किंवा B टँजेन्शिअल B टँजेन्शिअल जे मी आधीच असे बघितले आहे की E टँजेन्शिअल छेद c आणि म्हणून ते q a साईन थिटा छेद c चा वर्ग एवढे असणार आहे 4 पाय एप्सिलॉन c चा घन r पॉइंटिंग वेक्टर S जे की रेडिअली बाहेर असणार आहे जे की बरोबर असणार आहे एक छेद दोन एपसिलोन 0 E चा वर्ग गुणिले c जे 1 छेद म्यू झिरो E क्रॉस b च्या सारखेच आहे तर हे एक छेद दोन एपसिलोन 0 c गुणिले E चा वर्ग जे q चा वर्ग a चा वर्ग साईन चा वर्ग थिटा छेद 16 पाय एपसिलोन 0 चा वर्ग c चा 4 r वर्ग घात तर पॉइंटिंग वेक्टर हे मॅग्निट्युड आहे आणि ही दिशा आहे रेडिअली बाहेर मी यापैकी एक एपसिलोन झिरो कॅन्सल करणार आहे मी एक c कॅन्सल करणार आहे ज्यामुळे c चा घन होईल तर मग हे याच्या बरोबर आहे हे जे अर्धे आत्ता सध्या तिथे नाही कारण की मी अजून एव्हरेज घेतलेला नाही तुम्ही लक्षात ठेवा रो चा एव्हरेज कारण की याचे स्वरूप हार्मोनिक आहे हे अर्धे तिथे नाही आणि बरोबर आहे q चा वर्ग a वर्ग छेद 16 पाय एपसिलोन 0 c चा घन साईन चा वर्ग थिटा छेद r चा वर्ग Etqa sin θ420c2r BtEtcqa sin θ420c3r S0E2c10EBq2a21620c3sin2r2 तर तुम्ही येथे पहा जे पावर रेडीएट होत आहे तेसुद्धा 1 छेद r चा वर्ग असे आहे जे की खूप समाधान देणारे आहे कारण कि ते पॉईंट सोर्स पासून वाढणाऱ्या पावर प्रमाणे आहे आपण आता पाहुयात की काय होते जेव्हा मी पॉईंट चार्ज घेतो आणि त्याला पुढेमागे मूव्ह करतो q जे ऑस्सिलेटिंग मोशन करत आहे हार्मोनिक ऑस्सिलेटिंग मोशन तर आपण आधीच पाहिले आहे की s हे बरोबर आहे q चा वर्ग a चा वर्ग छेद 16 पायचा वर्ग एपसिलोन झिरो c चा घन साईन चा वर्ग थिटा छेद r चा वर्ग या केस मध्ये a बरोबर आहे x डबल डॉट जेथे x दुसरे काही नसून पण काही अँप्लिटयूड साईन ओमेगा t डबल डॉट तर ते असणार आहे वजा ओमेगा चा वर्ग A साईन चा वर्ग ओमेगा t Sq2a21620c3sin2r2 ad2xdt2 2Asinωt आणि म्हणून ऑस्सिलेटिंग होत असलेल्या चार्ज मधून रेडिएट झालेले पावर हे बरोबर असणार आहे q चा वर्ग ओमेगा चा घात चार a चा वर्ग हे साईन चा वर्ग नसून साईन ओमेगा t आहे छेद 16 पाय एपसिलोन 0 c चा घन साईन चा वर्ग ओमेगा t साईन चा वर्ग थिटा छेद r चा वर्ग हे एव्हरेज पावर एव्हरेज पॉवर चा अर्थ आपण त्याच्या सायकल वर एव्हरेज घेतला आहे जेणेकरून आपण हे बघू शकू की फ्रिक्वेन्सी खूप जास्त आहे जे मला हाल्फ चा गुणक देते या कारणामुळे ही चूक होत होती जेव्हा आधी मी हा हाल्फ चा गुणक लिहिला तर हे मला q चा वर्ग ओमेगा चा घात चार a चा वर्ग छेद 32 पाय एपसिलोन 0 c चा घन साईन चा वर्ग थिटा छेद r चा वर्ग हे एव्हरेज पावर आहे जे ऑस्सिलेटिंग होत असलेल्या चार्ज मधून रेडिएट झाले ऑस्सिलेटिंग चार्ज कारण की हे केंद्रापासून दूर जात आहे एक डायपोल सुद्धा बनवते जे की बरोबर आहे q x तर मी याचा विचार ऑस्सिलेटिंग डायपोल म्हणून सुद्धा करू शकतो जे बाहेर रेडिएशन देत आहे रेडिएशन हे डायपोलला परपेंडीकुलर असलेल्या दिशेमध्ये जास्तीत जास्त आहे आणि ते डायपोल च्या दिशेमध्ये शून्य आहे टोटल रेडिएटेड पावर बद्दल काय Sq24A21620c3ωt r2 Average power1T0TSdtq24A23220c3 r2 पूर्ण रेडिएटेड पावर तर s हे q चा वर्ग ओमेगा चा घात चार a चा वर्ग छेद 32 पाय एपसिलोन झिरो c चा घन साईन चा वर्ग थिटा छेद r चा वर्ग जे दुसरे काही नसून पावर पर युनिट एरिया आहे तर पूर्ण पावर हे बरोबर असणार आहे q चा वर्ग ओमेगा चा घात चार a चा वर्ग छेद 32 पाय एपसिलोन झिरो c चा घन साईन चा वर्ग थिटा छेद r चा वर्ग गुणिले d कोसाईन थिटा d फाय गुणिले r चा वर्ग लक्षात ठेवा कि हा एरिया r या दिशेत आहे आता r चा वर्ग कॅन्सल होईल तेथे फाय डिपेन्डन्स नाही तर मग 2 पाय बाहेर येईल तर हे इंटिग्रेटेड झाले आहे हे बनते q चा वर्ग ओमेगा चा घात चार a चा वर्ग छेद 32 पाय एपसिलोन झिरो c चा घन गुणिले 2 पाय इंटिग्रेशन साईन स्क्वेअर थिटा मी हे असे लिहू शकतो की 1 वजा कोसाईन चा वर्ग थिटा b कोसाईन थिटा वजा 1 पासून 1 पर्यंत 2 पाय 32 पाय जे मला 16 देते Sq24A23220c3 r2Powerarea Total power q24A23220c3 r2dcosθdϕr2q24A23220c3×2π 111 cos2dcosθ तर हे असणार आहे q चा वर्ग ओमेगा चा घात चार a चा वर्ग छेद 16 एपसिलोन झिरो c चा घन गुणिले एक वजा कोसाईन चा वर्ग थिटा b कोसाईन थिटा जे मला फोर थर्ड देते तर मग हे बरोबर असणार आहे q चा वर्ग ओमेगा चा घात चार a चा वर्ग छेद 12 एपसिलोन झिरो c चा घन होय येथे पाय हा फॅक्टर अनुपस्थित आहे जर तुम्ही पुन्हा सुत्राकडे गेलात तर हे येथे पाय वर्ग असे होते आणि म्हणून येथे माझ्याकडे पाय वर्ग असे आहे आणि येथे पाय वर्ग असे आहे तर शेवटी पाय वर्ग येथे आणि म्हणून शेवटी माझ्याजवळ 12 पाय आहे हे पुढे आणि मागे ऑस्सिलेटिंग होत असलेल्या चार्ज मधून रेडिएट झालेले टोटल पावर आहे किंवा एक डायपोल ज्याची डायपोल मोमेंट p बरोबर आहे q a जर हे पुढे आणि मागे ऑस्सिलेत होत आहे तर तुमच्याजवळ टाईम डिपेंडन्स साईन ओमेगा टी जे हे डायपोल बाहेर देत आहे हे रेडिएशन साठी चे लांबडा फॉर्मुला म्हणून ओळखले जाते तर मी या लेक्चर मध्ये जे दाखवले आहे ते अत्यंत गुणात्मक आहे फिल्ड लाईन्स ड्रॉ करून आणि अशा गोष्टी करून ते म्हणजे एक्सलरीटिंग चार्ज फिल्ड डेव्हलप करतो जे की डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन च्या परपेंडीकुलर दिशेत असते ते 1 छेद r असे जाते आणि म्हणून रेडिएशन फिल्ड आहे Total power q24A212π0c3 आता अशी कल्पना करा की हा चार्ज जेव्हा मागेपुढे मूव्ह होईल तेव्हा काय घडेल जर ते मागेपुढे मूव्ह होत असेल आणि त्यामुळे फिल्ड काहीवेळा एका दिशेत असेल कधी दुसऱ्या दिशेत असेल जशी व्हेव प्रोपॅगेट होते तसे फिल्ड या पद्धतीने वर आणि खाली होते आणि ही बाहेर जात असलेली हार्मोनिक व्हेव आहे